मी आता तुम्हाला देशातील आभासी वास्तवतेतील अत्याधुनिक सुविधांपैकी एका जागेवर नेणार आहे आणि ही विशिष्ट प्रयोगशाळा आयआयटी खडगपूर येथील औद्योगिक व सिस्टम अभियांत्रिकी विभागात विकसित केली गेली आहे औद्योगिक व सिस्टम अभियांत्रिकी विभागाचे संचालक आणि प्राध्यापक जे मैती आणि त्याच्याबरोबर माझ्यासह इतर विविध विद्या शाखा सदस्य एकत्र होते आम्ही ही विशिष्ट प्रयोगशाळा विकसित केली आहे म्हणून मी आता प्राध्यापक जे मैती जे सध्या औद्योगिक व सिस्टम अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख आहेत आणि या विशिष्ट प्रयोग शाळेचे मुख्य विकसक यांना या प्रयोग शाळेचे वर्णन करणारे काही शब्द सांगण्याची विनंती करतो धन्यवाद प्रोफेसर मिश्रा ही प्रयोगशाळा सुरक्षा विश्लेषक आणि आभासी वास्तव प्रयोग शाळेचा एक भाग आहे जी प्रोफेसर पार्थो प्रथम चक्रवर्ती आमचे संचालक यांच्या मार्गदर्शनाखाली सन 2016 मध्ये स्थापन केली गेली होती ज्याची प्राथमिकता सिमुलेशनसह अपघात संशोधन आणि व्हर्च्युअल प्रोटोटाइपिंगसाठी होती उद्योगात अपघात निर्माण करू शकत नाही किंवा प्रयोग करता येत नाहीत म्हणूनच आमचे अंतिम उद्दीष्ट होते की आपल्याकडे अशी काही सुविधा असावी की जिथे आपण औद्योगिक व्यवस्था विकसित करू शकेन आणि वेगवेगळ्या प्रकारचे अपघात घडवू शकू हे हाय एंड कॉम्प्यूटिंग प्रोजेक्शन सिस्टम इमर्सिव्ह सिस्टमसह सुसज्ज आहे या प्रयोगशाळेव्यतिरिक्त नॅव्हिगेशन सिस्टमचा मागोवा घेण्यासाठी इतर उपकरणे किंवा सहाय्यक उपकरणे आहेत आणि विशेषत औद्योगिक आयओटीच्या क्षेत्रांमध्ये याचा भरपूर उपयोग आहे या विशिष्ट सुविधा आहेत धन्यवाद धन्यवाद प्रोफेसर मैती प्रथम मी तुम्हाला श्री क्रांती यांची ओळख करुन देतो जे सध्या प्रोफेसर जे मैती यांच्या देखरेखी खाली आयआयटी खडगपुर येथील औद्योगिक व सिस्टीम अभियांत्रिकी विभागात पीएचडी चे विद्यार्थी आहेत मला फक्त क्रांतीला विचारू द्या की आपण कृपया या विशिष्ट प्रयोग शाळेच्या पायाभूत सुविधांबद्दल विशेषत आमच्याकडे असलेल्या मुख्य घटकांबद्दल स्पष्टीकरण देऊ शकाल का होय नक्कीच आमच्याकडे विविध प्रकारचे ट्रॅकिंग आणि हेड माउंट केलेले प्डिस्प्ले प्रकारची उपकरणे आहेत जी मुळात आभासी वास्तविकता प्रयोगांसाठी वापरली जातात तर आपल्याकडे विविध प्रकारचे डेटा ग्लोव्ह्ज आहेत हे डेटा ग्लोव्ह्ज आहेत जे आपल्या बोटाशी संबंधित सर्व हालचाली पकडण्यासाठी सर्व गोष्टींचा मागोवा घेण्यासाठी वापरला जातो तर या विशिष्ट डेटा ग्लोव्हमध्ये 14 सेन्सर आहेत जेणेकरून ते सर्व बोटांच्या हालचाली आणि वापरकर्त्याच्या हालचाली तो जे काही करेल त्याशी संबंधित मनगटाच्या वेगवेगळ्या हालचाली हस्तगत करेल कोणत्या प्रकारचे सेन्सर आहेत सर पिझोइलेक्ट्रिक सेन्सर हे पिझोइलेक्ट्रिक सेन्सर आहेत त्याचप्रकारे आपल्याकडे हा हॅन्ड ट्रॅकर आहेतुम्हाला नुसताच हा हात माउंट करावा लागेल आपल्या मनगटावर हँड ट्रॅकर माउंट करावा लागेल जेणेकरून जेव्हा आपण काही ऑब्जेक्ट हलवाल किंवा जेव्हा आपण काही ऑब्जेक्ट ताब्यात घेता आणि हलवितो तेव्हा आपण त्या ऑब्जेक्टला कोणत्या बळावर पकडत आहात हे आपण कॅप्चर करू शकतो त्याचप्रकारे तुमचा पिच रोल काय आहे या प्रकारची हालचाल देखील हे पकडेल त्याशिवाय आमच्याकडे एक खास हेड ट्रॅकर आहे तर हे काय करेल ते मी तुम्हाला दाखवतो एचएमडी बरोबर हे हेड ट्रॅकर कसे वापरायचे ते मी तुम्हाला दर्शवतो म्हणूनचएचएमडी वापरताना आपण प्रत्यक्षात व्हिज्युअलाइझ करू शकता म्हणजे आपण त्या वातावरणामध्ये कसे एकरूप झाले आहात हे आपल्याला खरोखरच जाणवेल म्हणून जेव्हा जेव्हा आपण त्या वातावरणात चालत असाल आपण आपले डोके वेगवेगळ्या दिशेला हलवत असाल तर आपल्या मुख्य हालचालीचा मागोवा घेण्यात हेड ट्रॅकर आपल्याला मदत करेल तर ही आभासी वास्तवाची मूलभूत उपकरणे आहेत हेच मुख्य उपकरण आहे ज्याद्वारे आपण आभासी वास्तविकतेचे दर्शन करू शकता जो आभासी वास्तविक तेचा सर्वात महत्वाचा भाग आहे तर हा विशिष्ट एचएमडी आत घालताना आपण पाहू शकता की आपल्याला माहित आहे की आपल्याला बाहेरील काही पहाण्याची गरज नाही म्हणूनच प्रत्येक गोष्टीत तयार केलेले वातावरण आपण पाहू शकता आणि त्यास आतून जाणवू शकता जेव्हाही आपण आत जात असता तेव्हा असे वाटते की आपण त्या वातावरणात बुडलेले आहोत आणि आपण त्या वातावरणात चालत आहात या व्यतिरिक्त आमच्याकडे आय ट्रॅकर आहेत हे मुळात प्रसंग निष्ठ जागरुकता या उद्देशाने वापरले जातात आता ते विपणन संशोधनात ट्रेंडिंग होत आहेत जेव्हा आपण ते परिधान करता तेव्हा ते आपल्या डोळ्यांच्या हालचालींवर कब्जा करू शकते आणि ते विशिष्ट संगणकाशी कनेक्ट होईल तर आपण असे अनुभवू शकता की आपल्या दृष्टीक्षेपाची दिशा कोठे आहे तर विशेषतः सेफ्टी डोमेनमध्ये सेफ्टी डोमेन मध्ये जर आपण काम करत असाल तर जर एखादी व्यक्ती एखाद्या धोकादायक परिस्थिती कडे किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या अपघाताच्या परिस्थिती कडे पहात असेल तर आपोआप ती व्यक्ती कोणत्या व्यक्ती कडे पहात आहे आणि कोणता सर्वात मोठा अपघात होणार आहे आमच्या व्हर्च्युअल रिअॅलिटी लॅबमध्ये ही उपकरणे आहेत धन्यवाद क्रांती तर आपण आभासी वास्तविकतेच्या काही अनुप्रयोगांबद्दल विशेषत औद्योगिक संदर्भात आणि विशेषतः लॅबमध्ये रस असलेल्या गोष्टीबद्दल बोलू शकता का तर आभासी वास्तविकता अनु प्रयोग खूपच विस्तृत आहेत जे मुख्यत खाण उद्योग आरोग्य सेवा आणि उत्पादन उद्योगात वापरला जातो खाण उद्योगात मुळात हे भूमिगत कोळसा खाण कामगारांना प्रशिक्षित करण्यासाठी वापरले जाते जेव्हा जेव्हा ते एखाद्या जटिल क्षेत्रात जात असतात त्या भूमिगत कोळशाच्या खाणीत ज्या गोष्टींचा त्यांना सामना करावा लागतो त्याबद्दल त्यांना याची जाणीव असावी त्याचप्रमाणे एखादा शल्यचिकित्सक एखाद्या विशिष्ट रुग्णावर शस्त्रक्रिया करणार असेल तर तर आपण आभासी वास्तविकतेच्या मदतीने रिमोट प्रकारची शस्त्रक्रिया आणि उत्पादन उद्योगात भिन्न असेंबली ऑटोमेशन सिम्युलेशन तसेच मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये अपघात सिम्युलेशन प्रकारची कार्यपद्धती कशी करू शकता त्याखेरीज आपण आजकाल अग्निशमन कामगारही आहोत आपत्कालीन निर्वासन परिस्थितीशी कसे सामोरे जावे या आभासी वास्तवाच्या मदतीने अग्निशामक सैनिकांना प्रशिक्षण दिले जाते अद्भुत होय म्हणून कृपया आपण आम्हाला त्या परिस्थिती पैकी एखादी परिस्थिती दाखवू शकता विशेषतः आपल्याकडे असलेल्या पैकी काहीतरी जेणेकरून आम्ही स्क्रीनवर पाहू शकू होय आम्ही सध्या अपघात विकासाच्या परिस्थितीवर काम करीत आहोत तर आम्ही परिस्थितीत एक विशिष्ट फॅक्टरी सिम्युलेशन फॅक्ट वर्कप्लेस विकसित केले आहे जिथे आपल्याला अपघातांच्या काही घटनांचा अनुभव येतो म्हणून मी आपणास अपघाताच्या कामाच्या ठिकाणी घेऊन जात आहे मी तुम्हाला कामाच्या ठिकाणी घेऊन जात आहे हे तुम्ही पाहु शकता की हे काही विशिष्ट कालावधीत आपण विकसित केलेले संपूर्ण कार्यस्थान आहे म्हणून आम्ही हे केले की आम्हाला हे 3 डी मॉडेल्स कसे विकसित करायचे याचा काही विशिष्ट डेटा गोळा करावा लागेल तर पहिल्या टप्प्यात आम्ही थ्रीडी मॉडेल्स विकसित केले सॉलिड वर्क्स सारख्या सॉफ्टवेयर च्या मदतीने विकसित केलेली सर्व थ्रीडी मॉडेल्स आपण पाहू शकता आम्ही गुगल स्केच अप माया असे सॉफ्टवेअर या 3 डी मॉडेलिंगसाठी वापरले मग थ्रीडी मॉडेलिंगनंतर आम्ही टेक्सचरवर लक्ष केंद्रित केले टेक्स्चरिंग का कारण टेक्स्चरिंग आपल्याला वातावरणात उपस्थित असलेल्या 3 डी मॉडेल्सची वास्तविक भावना देते कारण आभासी वास्तवात आपल्याला वास्तविक वातावरणाची नक्कल करणे आवश्यक आहे तर आम्हाला विशिष्ट वस्तूसाठी विशिष्ट टेक्स्चर देणे आवश्यक आहे मग आम्ही गेम इंजिनच्या मदतीने सर्व प्रकारची नक्कल केली जे अवास्तव इंजिन आहे आम्ही त्यात सर्व मॉडेल्स आयात केले मग आमच्या ऑपरेशन नुसार आमच्या आवश्यकतेनुसार आम्ही विविध प्रकारचे अपघात परि दृश्य तयार केले आणि विविध प्रकारचे सिम्युलेशन मानक कार्यप्रणाली या विशिष्ट वातावरणात अनुसरण केल्या आहेत म्हणून आम्ही काम करत असलेल्या प्रकल्पाचे हे संपूर्ण डेमॉन्स्ट्रेशन आहे तर क्रांती मला विचारू द्या की या विशिष्ट एचएमडीमध्ये आपण काय पाहू शकता जर आपण हा विशिष्ट एचएमडी घालू तर आपण डेस्कटॉपमध्ये संपूर्ण वातावरण तयार केले आहे दोन प्रकारचे व्हीआर आहेत ते एक म्हणजे आपला डिस्प्ले बेस व्हीआर प्रोजेक्शन बेस्ड व्हीआर आणि दुसरे म्हणजे तुमचा संगणक व्हीआर डेस्कटॉप व्हीआर तर आपण हे करू शकता हे संपूर्ण वातावरण आपल्याला एका डेस्कटॉपमध्ये समांतरपणे पाहू शकता आपण हे संपूर्ण वातावरण एका व्हीआरमध्ये पाहू शकता परंतु डेस्कटॉप व्हीआर मध्ये आपल्याला असे वाटणार नाही जसे की आपण प्रोजेक्शन व्हीआरमध्ये एकरूप होऊ शकता म्हणून जेव्हा जेव्हा मी हा विशिष्ट एचएमडी परिधान करतो तेव्हा मला असे वाटते की मी काम करीत आहे मला वाटते की मी त्या वातावरणात काम करत आहे तर मी वेगळ्या दिशेने जात असल्यास मी हे पाहू शकतो की ही भिन्न उपकरणे उपस्थित आहेत विशिष्ट कामाच्या ठिकाणी ही सुविधा रचना आहे जर ऑपरेटरला दिले ऑपरेटरने काही ऑपरेशन केले तर तर मी ऑपरेटर म्हणून काम करेल तर मी विशिष्ट ऑपरेशन नियुक्त केलेल्या कामाच्या ठिकाणी जाऊन माझे ऑपरेशन करेन तर मी स्वतःहून हे करू शकतो आणि त्या वातावरणात मी विशिष्ट वापरकर्त्याच्या रूपात कार्य करू शकतो तर ते महान आहे म्हणून आभार क्रांती आणि जसे आपण पाहिले आहे की आभासी वास्तविकता साधनांच्या पायाभूत सुविधांच्या मदतीने आणि एचएमडी प्रमाणेच व्हीआर चे विविध चष्मा इत्यादी वास्तविक परिस्थिती येण्यापूर्वीच भिन्न परिस्थितीत एखादी व्यक्ती अनुकरण करण्यास सक्षम आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण घेऊ शकते क्रांती सांगत होती की तेथे भिन्न अनुप्रयोग आहेत भिन्न परिस्थिती जिथे व्हीआर अनुप्रयोग शोधू शकेल उदाहरणार्थ खाण परिदृश्यांच्या प्रशिक्षणासाठी आरोग्यसेवा जिथे काही प्रकारचे डॉक्टर करु शकतात ते प्रत्यक्षात शस्त्रक्रिया करण्यापूर्वीच सराव करु शकतात क्रांती धन्यवाद तर आता मला प्रोफेसर मैती यांना विचारू द्या की येथील व्हीआर सुविधेबद्दल आपल्याला आणखी काही माहिती असावे का होय ही व्हीआर सुविधा एक अनोखी आहे आणि मी क्रांतीचे आभार मानतो की त्याने याचे चांगले स्पष्टीकरण दिले आहे त्याच्या स्पष्टीकरणात आणखी भर घालण्यासाठी मला सांगायचे आहे की मॉडेलिंग आणि सिम्युलेशन आणि ट्रॅकिंगसाठी अंतिम व्हीआरसाठी वेगवेगळे चरण आहेत पहिली एक म्हणजे आपल्याकडे हाय एंड सिस्टम संगणकीय प्रणाली मुळात प्रतिमेसाठी प्रथम प्रतिमा निर्मिती साठी आहे आणि जी प्रोजेक्टरद्वारे प्रोजेक्ट केली जाते किंवा प्रोजेक्टरचा संच सध्या चांगला आहे आपल्याकडे एक प्रोजेक्टर आहे तर प्रथम इमेज जनरेशन आहे दुसरे इमेज प्रोजेक्शन आहे आणि मग तिथे एकदा उद्योग वातावरण किंवा वास्तविक वातावरण तयार झाले की ते घटक आहे आणि नंतर काम करणार्या प्रत्येक गोष्टी सिंक्रोनाइझ केल्या जातात मग शेवटी वापर कर्ता बरोबर कसे इंटरफेस करावे आमच्याकडे क्रांतीने आधीपासूनच आपल्याला जे दर्शविले आहे ते आमच्याकडे बरीच उपकरणे आहेत प्रामुख्याने हातचे हातमोजे नंतर डोके आणि हात ट्रॅकर आणि त्या सर्व गोष्टी आणि सेन्सरसह नेव्हिगेशन सिस्टमचा वापर करून आपण मुळात वातावरणात एकरूप असाल आणि मग आपण पूर्व नियोजित प्रोग्राम नुसार जे काही करायचे आहे जे आपण त्या विशिष्ट प्रकारच्या गोष्टी करू शकता आणि अनु प्रयोग दृष्टिकोनातून मी काय सांगू शकतो की ते प्रचंड आहे विशेषत जरी आम्ही अपघात कारणीभूत मॉडेलिंग आणि सिम्युलेशन दृष्टिकोनातून ही प्रयोगशाळा सुरू केली आहे आणि हे काम कोणत्याही प्रकारच्या उद्योगांमध्ये केले जाऊ शकते पण याखेरीज उत्पादन विकासाच्या क्षेत्रामध्ये आणि खास करुन ऑपरेशनच्या दृष्टीकोनातून वैद्यकीय आरोग्य सेवा प्रणाली तील आभासी नमुन्यासंबंधी मूलभूत पणे विमान चालवणारे पायलट आपल्या किंवा तिच्या प्रशिक्षण दृष्टीकोनातून पाहतात आणि हिंसक गॅस खाणकाम रसायन पाण्याखालील समुद्राच्या खाली काहीतरी काम करताना किंवा विकसित करतानाही स्टील उत्पादन यासारख्या घातक प्रणाली तर ते खूप मोठे आहे आणि मला तेच सांगायचे होते आमच्याकडे आधीपासून असलेली माहिती जोडल्याबद्दल प्रोफेसर मैती यांचे आभार आणि आम्ही पाहिले की आभासी वास्तविक तेचा वापर करण्याची प्रचंड क्षमता आहे तर भूगर्भातील खाण कोळसा खाण किंवा इतर प्रकारच्या खाणकामांसाठी विमान चालवणाऱ्या पायलट्सच्या प्रशिक्षणापासून सुरू होणार्या विविध अनुप्रयोगांसाठी याचा उपयोग केला जाऊ शकतो पाण्याखालील कामे उच्च धोकादायक परिस्थिती मला वाटते की उंचीवर काम करण्याची परिस्थिती बर्याच गोष्टी येथे केल्या जाऊ शकतात आणि अग्नि सुरक्षा कर्मचार्यांना प्रशिक्षण दिले अशा कडून आणि ड्रायव्हींग विशेषत रोड ड्राईव्हिंग ट्रेन ड्रायव्हींग करणे त्यामुळे आभासी वास्तविकतेचे बरेच प्रकार आहेत आणि आतापर्यंत च्या उद्योगाच्या प्रकारावर अवलंबून असलेल्या विशिष्ट प्रकारच्या समस्ये साठी आभासी वास्तविकता वातावरण तयार केले जाऊ शकते आणि म्हणूनच त्यात औद्योगिक वापरासाठी बरेच अनु प्रयोग आहेत विशेषत इंडस्ट्री क्षेत्र 4 0 0 आणि इंडस्ट्रियल आयओटी व्हर्च्युअल रिअॅलिटी मध्ये बर्याच एप्लीकेशन्स आहेत तर यासह मी पुन्हा एकदा प्राध्यापक मैती आणि श्री क्रांती यांचे आभार मानू इच्छितो येथे आणखी एक अतिशय रोमांचक उपकरणे आहेत जी 3 डी लेसर स्कॅनर आहे जी व्हीआर सुविधेमध्ये देखील वापरली जाते तर हे आपल्या समोर उभे असलेले हे साधन आहे तर मी क्रांती तसेच अवीदेवला विचारू इच्छितो की कृपया या विशिष्ट इन्स्ट्रुमेंटचे कार्य कसे करावे याबद्दल सांगू शकाल का हे डिजिटलायझिंग डिव्हाइस आहे आम्ही थ्रीडी लेसर स्कॅनिंग म्हणू शकतो हे काय करते आपल्याकडे कोणत्याही प्रकारचे 3 डी मॉडेल किंवा कोणत्याही कार्य स्थळाचे किंवा कोणत्याही प्रकारचे वातावरणाचे 2 डी रेखाचित्र नसल्यास हे पर्यावरणाचा डेटा कॅप्चर करते तर आम्ही 3 डी लेसर स्कॅनिंगद्वारे डिजीटल फॉर्म कॅप्चर करतो आणि आम्ही थेट 3 डी मॉडेल्स किंवा कोणत्याही प्रकारची श्रेणी मिळवू शकतो तर ही एक अतिशय सोपी गोष्ट आहे जिथे आपण ती कुठेही ठेवू शकतो आणि 3 डी डेटा मिळवू शकतो कोणत्याही प्रकारचे मॉडेल पुन्हा तयार करण्यासाठी वापरल्या जाणार्या कोणत्याही वातावरणासाठी हे एक प्लस पॉईंट आहे तर मला हे देखील जोडायचे आहे की आपणास आपल्या मॉडेलमध्ये बनविण्यास पाहिजे असलेल्या एखाद्या विशिष्ट ठिकाणी आपल्याकडे जटिल किंवा गुंतागुंतीचे आकार असल्यास तर आपण त्याचे मॉडेल कसे तयार करता येईल यासाठी योग्य डेटा मिळत नसल्यास तर आपण जे करू शकता ते फक्त आपण हे उपकरणे घेऊन त्या विशिष्ट कामाच्या ठिकाणी ठेवा ते 500 किंवा 600 पर्यंत मोजले जाईल 600 मीटर अंतर तर तो त्या विशिष्ट कार्य ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व अधिक घटकांना बिंदू क्लाऊड च्या रूपात घेऊ शकतो तर शेवटी पॉईंट क्लाऊड एका सॉफ्टवेयर द्वारे कनेक्ट केले जातील जे आपल्याला 3 डी मॉडेल म्हणून आउटपुट देईल म्हणून 3 डी मॉडेलिंग सॉफ्टवेअरला अधिक वेळ देण्याऐवजी आणि 3 डी मॉडेल विकसित करण्याऐवजी आम्ही याचा थेट वापर करू शकतो आणि 3 डी मॉडेल अंतिम उत्पादन म्हणून प्राप्त करू शकतो खूप आभारी आहे मुळात व्हीआर मॉडेलमध्ये आवश्यक असलेले थ्रीडी मॉडेलिंग वास्तविक औद्योगिक वातावरण तयार करण्यासाठी तर आम्ही हे उपकरण फक्त 3 डी मॉडेलला तीन बिंदू क्लाऊड मिळविण्या साठी आणि नंतर सॉफ्टवेअर द्वारे किंवा प्रोग्राम द्वारे 3 डी वातावरण आणि त्या व्हीआर प्रणालीचा वापर करून सरळ मार्गाने मिळवू शकतो आपण आभासी वास्तविकता परिमाण पाहता तो परिदृश्य